तरसुप्रभात आम्ही प्रबलित चिनाईच्या भागासह सुरू ठेवू आणि आज मी प्रबलित चिनाईच्या भिंतींसाठी P M सुसंवादांकडे पाहू इच्छितो आणि मग त्या वाक्यात बेंडिंग अधिक अक्षीय भार डिझाइनकडे पाहण्यास मदत करेल ज्याला कोडमध्ये अनुभवजन्य पद्धतीने राष्ट्रीय इमारत कोड मध्ये आणि प्रबलित चिनाईचा विभाग म्हणून संबोधित केले आहे म्हणून कोडमधील नियमांकडे जाण्यापूर्वी प्रबलित चिनाईच्या भिंतींसाठी P M च्या परस्परसंवादाकडे लक्ष देणे आवश्यक आहे परंतु कार्यरत ताणण्याच्या दृष्टीकोनातून तर आज मी काय करणार आहे रेषात्मक लवचिक वर्तनच्या आधारावर आपण वापरू शकता अशा अभिव्यक्तींचा संच विकसित करा परंतु स्टील आणि चिनाई या दोन्हीसाठी कार्यरत ताणांच्या वापरासह आणि नंतर वेगवेगळे झोन पहा P M संवाद वक्र म्हणून त्या झोनमधील विश्लेषणात्मक अभिव्यक्ती विकसित केल्या जाऊ शकतात आणि आपण ते डिझाइन साधन म्हणून वापरू शकता तर अक्षीय भार आणि मोमेंटच्या मागणीनुसार जर ते P M परस्पर संवाद वक्र आत किंवा वर असतील तर आपण डिझाइनची पडताळणी करणे किंवा मागणी आणि परस्परसंवादाच्या घटनेच्या आधारे डिझाइनमध्ये बदल घडवून आणता तथापि मी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय बिल्डिंग कोडची प्रिस्क्रिप्शन ही डिझाइन पध्दतीच्या दृष्टीने अनुभवजन्य आहेत आणि आम्ही त्यानंतर परीक्षण करू म्हणून जेव्हा आपण प्रबलित चिनाईच्या भिंतींसाठी P M संवादाकडे पहात आहात तेव्हा आम्ही खरोखर प्रबलित ग्राउटेड कंक्रीट पोकळ ब्लॉक चिनाई पाहत आहोत आता ते कॉंक्रिट पोकळ ब्लॉक्स असू शकतात किंवा ते स्टील रेइन्फॉर्समेंट बार आणि ग्राउटिंगसह छिद्रित चिकणमाती विटांचे ब्लॉक असू शकतात तरआम्ही मुळात एकतर मातीच्या विटाचे छिद्र किंवा काँक्रीट ब्लॉक्सची तपासणी करीत आहोत आपण वापरत असलेल्या विविधप्रकारच्या युनिट्सचीआवश्यकता आहे आणि मग नक्कीच आपण पाहू शकणार्या क्षमतेमधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे भिंतीवरीलच रेइन्फॉर्समेंट कॉन्फिगरेशनवर अवलंबून आहे म्हणून येथे सांगितल्याप्रमाणे रेइन्फॉर्समेंट कॉन्फिगरेशन तुम्ही एकतर स्प्रेड कॉन्फिगरेशन किंवा एकाग्र कॉन्फिगरेशन पहात आहात बरोबर आता आपणास रेइन्फॉर्समेंटच्या प्रसार कॉन्फिगरेशन आणि रेइन्फॉर्समेंटच्या एकाग्र संयोजनाने काय म्हणायचे आहे जर आपण पोकळ ब्लॉक्स वापरत असाल आणि आपल्याला भिंत संपूर्ण लांबी बनविणे आवश्यक असलेल्या पोकळ ब्लॉक्सच्या संख्येवर अवलंबून आपली भिंत 468 पासून बनविली गेली आहे तर आपण प्लेन लवचिक भिंती किंवा कातरणाच्या भिंती याची रचना करत आहात याची जाणीव एकतर स्टील रेइन्फॉर्समेंटचे स्थानवर केंद्रित केले जाऊ शकते आणि भिंतींच्या टोकाला ठेवले जाऊ शकते जे क्षमतेच्या दृष्टीने चांगले आहे जे आपण तटस्थतेच्या बाबतीत प्राप्त करू शकाल कारण आपण ज्या भिंतीपासून भिंतीच्या मध्यभागी दूर आहात त्या जागेवर तुम्ही स्टील रेइन्फॉर्समेंट ठेवत आहात तर आपल्या लवचिक स्टील ठेवणे ही एक चांगली पद्धत आहे लक्षात ठेवा आपणभिंतीच्या मध्यभागीपासून अगदीच दूरफ्लेक्चरल स्टीलठेवत आहातआणि म्हणूनच आपण फ्लेक्चरल स्टीलवर लक्ष केंद्रित करत आहात आपण फ्लेक्चरल स्टील पसंत करू शकता जे ठीक आहे तथापि आपल्याला आवश्यक असलेली किमान अनुलंब रेइन्फॉर्समेंट प्रदान केले पाहिजे आणि त्यापेक्षा अधिक जे आपण फ्लेक्चरल स्टील म्हणून देत आहात म्हणून उभ्या स्टीलच्या दरम्यान किमान अंतरांची आवश्यकता विचारात घ्यावी लागेल की तरीही मी स्टील रेइन्फॉर्समेंट शेवटच्या टोकांवर फ्लेक्चरल स्टील म्हणून ठेवणे निवडले आहे की अनुलंब रेइन्फॉर्समेंट ची किमान अंतर लक्षात घेतली पाहिजे तर जर तुम्ही त्यांना एकाग्र टोकाला लावले असेल तर कोडला किमान आवश्यक असणारी किमान उंची व स्टील वितरणासाठी तुम्ही काही अतिरिक्त अनुलंब आणि क्षैतिज स्टील पुरवावे म्हणूनच आपल्याकडे एकतर एक कॉन्फिगरेशन असू शकते जिथे आपण आकृतीमध्ये पहाताच या उभ्या बारांना सर्व पर्यायी पोकळ क्षेत्रात ठेवण्यात आले आहे आणि ते पसरले आहे किंवा आपण सुनिश्चित करू शकता की यापैकी दोन बार पहिल्या ब्लॉकमध्ये ठेवलेले आहेत आणि त्यापैकी दोन बार शेवटच्या ब्लॉकमध्ये ठेवल्या जातात आणि म्हणूनच आपण त्यांना केंद्रित करीत आहात आपणास माहित आहे की लीव्हर आर्म वेगळी असणार आहेत आणि म्हणूनच एकाग्र परिस्थितीत मोमेंट ची क्षमता निश्चितच इतर परिस्थितीपेक्षा चांगली असेल हे स्टीलचे क्षेत्र किती आहे आणि इतर बाबींवर अवलंबून असते ते आपण विचारात घेत आहे सामान्यत तपासला जाणारा हा एक महत्त्वाचा फरक आहे दुसरे पैलू म्हणजे आपण अशी परिस्थिती पहात आहात जिथे एका ब्लॉकमध्ये एका पोकळीमध्ये एक रेइन्फॉर्समेंट बार ठेवला आहे ठीक आहे बहुतेकदा असेच घडते की आपण त्याच पोकळीच्या आत दुसरा रेइन्फॉर्समेंट बार ठेवणार नाही आणि ही मुळात एक भौमितीय आवश्यकता आहे आपल्यास बारच्या दरम्यान पुरेशी जागा नसते आणि पोकळी आणि बार दरम्यान आपल्याला स्पष्ट अंतर सुद्धा नसते कारण ते ग्रउटने भरले जाते तर कव्हरच्या विचारांवरुन आणि पोकळीचा आकार दिल्यास सामान्यत आपल्याला दिलेल्या पोकळीत एक बार माहित असते तर रेइन्फॉर्समेंट प्लेसमेंट रचनात्मक डिझाइनरवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपण एकाग्र रेइन्फॉर्समेंट किंवा पसरलेल्या रेइन्फॉर्समेंट सह जात आहात की नाही याची निवड करणे आपल्याला आवश्यक आहे आणि नक्कीच इतरआवश्यकता देखील आहेतआपण पूर्णपणे ग्राउटेड भिंत पहात आहात किंवा आपण अंशतः ग्राउटेड भिंत पहात आहात तर हे पुन्हा सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि बहुतेक वेळा जे घडेल तेवढ्या म्हणजे पोकळीत आपण स्टील रेइन्फॉर्समेंट ठेवता व ती ग्रउट असते आणि इतर सामान्यत पोकळ राहतात परंतु नंतर ते डिझाइनची निवड असते म्हणूनच आपण खरोखर माहिती असणे आवश्यक आहे की आपण एखादी भिंत पूर्णपणे ग्राउटेड भिंत आहे किंवा अंशतः ग्राउटेड भिंत वापरत आहात आणि आपल्या गणनाचा संबंध तेथे त्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे तर P M संवाद वक्र तयार करण्यासाठी आपण कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन वापरू त्यामुळे आपण आपल्या स्टील मध्ये परवानगी ताण किती आहे ते स्थापन करूया हे स्टील निवडीवर अवलंबून आहे Fs ही स्टील मध्येपरवानगी ताण आहे आपल्याला चीनाई बांधकामाची संकुचित शक्ती माहिती असली पाहिजे आणि आम्ही ही चर्चा केली आहे अर्थातच आपणग्रॉउटची स्वतःची भिन्न शक्ती आणि ब्लॉक लक्षात घेऊन आपल्या अभिव्यक्तींचा संचविकसित करू शकता तथापि गरजेप्रमाणे ग्रॉउटकमीतकमी ब्लॉकपेक्षा अधिक मजबूत असले पाहिजे आणि तर ब्लॉकची सामर्थ्य वापरुन आपण गणनासाठी वापरत असलेले मूल्य स्वीकारण्यायोग्य आहे म्हणून आपण गृहीत धरू की आपल्याकडे चीनाई बांधकामातील f प्राइम m संकुचित शक्तीचा अंदाज आहे त्यानंतर आपल्याला कार्यरत ताण काय आहे हे स्थापित करणे आवश्यक आहे Fa हा अनुज्ञेय संकुचित तणाव आहे आणि Fbअनुज्ञेय तणावपूर्ण तणाव आहे परंतु लवचिक संपीडनसाठी जिथे आपल्याला अनुज्ञेय तणाव 25 टक्क्यांनी वाढविण्याची परवानगी आहे तरFbहे 1 25 पट Fa आहेआणि आता Fb आपल्याला आपल्या ताठरपणाच्या गणनासाठी आवश्यक आहे जे आपल्याला वापरावे लागेल अर्थातच या सामर्थ्य आधारावर आपण ही ताठरपणा गणना वापरणार नाही म्हणजे आपण लवचिकपणाचे मॉड्यूलस वापरणार नाहीतथापि लवचिकतेच्या मॉड्यूलसचा अंदाज आपण यापूर्वी पाहिलेल्या चिनाईच्या संकुचित ताकदीचे कार्य म्हणून केला जाऊ शकतो तर आपले डिफ्लेक्शन तपासणी करण्यासाठी आपल्याला लवचिकतेचे चिनाई मॉड्यूलस वापरावे लागेल तर तेच पॅरामीटर्स आहेत ज्यासह आपण प्रारंभ करणे आवश्यक आहे येत असलेल्या स्लाइड्समध्ये मी भूमिती वापरत आहे आणि म्हणूनच इथल्या नोटेशनशी परिचित होणे उपयुक्त ठरेल एल भिंतीची एकूण लांबी आहे टी भिंतीची जाडी आहे जी या प्रकरणात ब्लॉकची जाडी आहे आणि आपण एक ब्लॉक किंवा डबल ब्लॉक वापरणार आहात की नाही यावर अवलंबून आहे अर्थातच ते बदलते टी ही जाडी आहे आणि नंतर असे गृहीत धरले की पसरते रेइन्फॉर्समेंट कॉन्फिगरेशन वापरले आहे आणि ते सममितीयपणे ठेवले आहे आपल्याकडे असलेल्या बारच्या संख्येवर अवलंबून स्टील रेइन्फॉर्समेंट च्या प्रत्येक बार डी 1 डी 2 डी 3 डी 4 किंवा डी आय च्या किनार्यावरील फायबरपासून मध्यरेषापर्यंत आपल्याकडे अंतर आहे आणि नंतर बारच्या मध्यभागीपासून भिंत एल टी च्या किनार्यापर्यंत आणि स्टीलच्या रेइन्फॉर्समेंट क्षेत्राच्या आधारे या सर्व भूमितीचे कार्य केले जाऊ शकते करता येणारी दुसरी गोष्ट म्हणजे या विशिष्ट बाबतीत आम्ही खरोखरच इन प्लेन क्षमतेकडे पहात आहोत जेव्हा आपण प्लेनच्या क्षमतेच्या बाहेरील गोष्टीकडे पहात असाल तेव्हा आपण स्टील रेइन्फॉर्समेंट कसे ठेवता ते निवडले जाऊ शकते जाड बाजूने भिंतीच्या मध्यभागी प्लेनच्या क्षमतेच्या क्षमतेसाठी स्टील रेइन्फॉर्समेंट ठेवण्यात येणार आहेकिंवापोकळीच्या आत सर्वात शेवटच्या काठावर दोन रेइन्फॉर्समेंट बार लावण्याची शक्यता आहे म्हणून प्लेनच्या दिशेच्या बाहेरील बाजूस जर आपण भिंतीच्या जाडीच्या मध्यभागी स्टील रेइन्फॉर्समेंट ठेवत असाल तर आपण बारद्वारे क्षमतेच्या योगदानाचा वापर करू शकणार नाही कारण तो मध्यभागी आहे जोपर्यंत आपल्याकडे मोठी विक्षिप्तपणा आहे तोपर्यंत त्याऐवजी आपण जर पोकळीत दोन स्टील बार वेग वेगळे ठेवले तर प्लेनच्या बाहेरील दिशेने आपल्याला चांगली मोमेंट क्षमता मिळू शकते म्हणून पोकळींमध्ये स्टीलच्या मजबुतीकरणाची संरचना ही एक महत्वाची बाब आहे की एक डिझाइनर म्हणून ते आपल्या नियंत्रणाखाली असतो तर ही कॉन्फिगरेशन लक्षात घेऊ कृपया ही कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा आम्ही दिलेले अक्षीय भार स्वतःच मोमेंटच्या मोजणीसाठी वापरू शकणारे भिन्न झोन आणि अभिव्यक्ती पहात आहोत म्हणून P M संवादाने एक निवड केली पाहिजे जी आपण आपल्या गणनेमध्ये वापरली पाहिजे की संकुचन परिणामी स्टील रेइन्फॉर्समेंटच्या योगदानाचा विचार केला जाईल की नाही ठीक आहे तर आपल्याकडे उरलेल्या सेक्शन क्रॅक्स निवडीनंतरच आपण मोमेंट क्षमतेसाठी स्टीलच्या योगदानाचा विचार केला जाईल P M च्या सुसंवादसंदर्भात तुम्ही जे असाईनमेंट कराल त्यामध्ये तुम्ही संकुचन स्टीलचे योगदान खरोखरच तुमच्या गणनेत आणले पाहिजे किंवा ते नगण्य आहे का हे तपासून पाहाल तर आम्ही गृहित धरू की आपण मोजत आहोत त्या आमच्या गणितांमधील संकुचन स्टीलच्या योगदानावर खरोखर विचार करीत आहोत परंतु आपल्याला पुन्हा निवड करण्याची आवश्यकता आहे P M इंटरॅक्शन कर्व स्वतः हे एक सोपा बदल आहे ठीक आहे तर प्रथम परिस्थितीत आपल्याकडे भिंत आहे जी गुरुत्वाकर्षण शक्ती आणि पार्श्व शक्ती इन प्लेन पार्श्व बल आणि अशा प्रकारे एकत्रित केली गेली आहे आपल्याकडे संकुचनाचे एकसमानवितरण आहेतथापि संपूर्ण क्रॉस सेक्शन संकुचनामध्ये आहे तर येथूनच आपण आपला संपूर्ण क्रॉस सेक्शन सुरू करता जो संकुचनामध्ये आहे आपला संपूर्ण क्रॉस सेक्शन संकुचनामध्ये असू शकतो अशी स्थिती आहे की तेथे कोणत्याही प्रकारचे बेंडिंग नाहीसेक्शनात दोन्ही टोकाकडे शून्य बेंडिंग मोमेंट आहे ज्याचा अर्थ सेक्शन पूर्णपणे संकुचनामध्ये आहे परंतु दोन्ही टोकांवर fm1 आणि fm2 हे समान ताण असेल आता fm1 आणि fm2 दोन्ही समान असतात तेव्हा कुठेही स्ट्रेन ग्रेडियंट नसेल आणि म्हणून या परिस्थिती मध्ये आपण परवानगी संकुचन ताण वापरू Fa या केस मध्ये हे मर्यादित संकुचन ताण आहे तथापि अक्षीय शक्तीसह मोमेंटच्या कोणत्याही मर्यादित मूल्यासह मर्यादित ताण यापुढे Fa नाही परंतुFbजे काही नाही परंतु1 25 पटFaआहे असा आपण विचार करू शकता म्हणून आम्ही अशी परिस्थिती पहात आहोत ज्यात आधीच भिंतींवर काही बेंडिंग आहे संपूर्ण सेक्शन संकुचन मध्ये आहे सर्व चार स्टील बार देखील संकुचन मध्ये आहेत आणि बेंडिंगच्या क्षमतेमध्ये किंवा अक्षीय भार क्षमतेस हातभार लावत आहेत तर सी 1 सी 2 सी 3 आणि सी 4 बारमधील संकुचित शक्तींचे परिणाम आहेत तर जी ग्रे एरिया तुम्ही पाहता ते एका टोकाला fm1 आणि दुसऱ्या टोकाला fm2 असलेल्या चिनाईमध्ये संकुचित ताण वितरण आहे जेथे कमी संकुचन आहे आम्ही संपूर्ण भिंत ग्राउटेड केली आहे असे गृहित धरून काम करीत आहोत आणि हीच गोष्ट आहे जी आपण काळजीपूर्वक आपल्या गणना आणि वास्तविक अंमलबजावणी दरम्यान तपासली पाहिजे पहिला झोन हा असा झोन आहे ज्याबद्दल मी यापूर्वी बोललो आहे आणि तो प्री क्रॅकिंग आहे तर भिंतीवर मोमेंट आहे आणि संपूर्ण सेक्शन संपीडनात आहे क्रॉस सेक्शनात अद्याप कोणताही तणाव नाही तर झोन एक मध्ये कोणत्याही बारमध्ये तणाव नसतो आणि म्हणूनच या परिस्थितीत आपण आपली समीकरणे कशी सेट कराल आपण P M म्हणून येथे पाहिलेले मूल्य हे चिनाई बांधकामात अक्षीय शक्तीचा परिणाम म्हणून आहे अजून काही नाहीभिंतीवरच मध्यवर्ती रेषेच्या संदर्भात पीएमची विलक्षणता आहे तेव्हा आम्हाला चिनाईमध्ये अक्षीय शक्तीचे परिणाम आहेत तर विक्षिप्तपणा em आहे हे संकुचित बलामुळे चिनाई बांधकामात विक्षिप्तपणा आहे तर तणावांच्या या वितरणामुळे आपल्याला आता जे अभिव्यक्त करणे आवश्यक आहे त्याचा अंदाज करणे आवश्यक आहे fm1 आणि fm2जाणूनघेतल्यास आपण fm1 आणि fm2 व्हॅल्यूजसह प्रारंभ करू आणि आपण त्याक्षणात येऊ म्हणून आपणास तणावाच्यावितरणाच्या भूमिती आणि भिंतीच्याभूमितीवरून अंदाज करणे आवश्यक आहे कीपरिणामी बल सी 1 सी 2 सी 3आणि सी 4 कोणते आहेत ज्यासाठी आपण मुळात भिंतीवर संकुचित ताणच्या त्रिकोणी वितरणाचा वापर करत आहात आपण येथे पाहत असलेल्या संकुचित तणावांचे त्रिकोणी वितरण पूर्ण भिंतीमध्ये fm 1 आणि fm 2संकुचन आहे हे आम्हाला माहित आहे आपण मॉड्यूलर रेश्यो एन मॉड्यूलररेशो जे स्टीलच्या लवचिकतेचे मॉड्यूलस व दगडी बांधकामचे लवचिकता मॉड्यूलस गुणोत्तर आहे म्हणूनगणनाच्याया संचामध्ये आपण जे करत आहात त्या वापरल्या गेलेल्या लवचिकता मॉड्यूलस एक परिवर्तित सेक्शनात काम करीत आहे आणि सी 1 सी 2 सी 3आणि सी 4च्या मूल्यावर पोहचले आहेजे सर्व संकुचनमध्ये असलेल्या बारमधील संकुचन परिणाम आहेत त्यामुळे संकुचित ताण नॉन युनिफॉर्म वितरण संदर्भात आपण Ci हे प्रत्येक घटनांमध्ये fm1 आणि fm2 या एक निश्चित मूल्य होईलअसा अंदाज काढू मी अभिव्यक्ती सेट अप करतो आणि नंतर स्टेज निहाय गणितावर जाऊ चिनाई बांधकामातीलपरिणामी अक्षीय शक्ती पुढील प्रमाणे दिले आहे तर अशाप्रकारे आपण प्रत्येक स्तरावरील ताण वितरणसाठी स्थापित केले आहे की अक्षीय शक्ती आणि मोमेंट क्षमतेचेमूल्य कायअसेल म्हणून ही अभिव्यक्ती झोन 1 मध्ये वापरली जाऊ शकतात आणि झोन 1 मध्ये आपण नुकत्याचबोललेल्याअभिव्यक्ती तळाशी आहेत परंतु मी आता मोमेंटच्या क्षमतेचाअंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांकडे पहात आहे त्यामुळे माझ्या पहिला मुद्दा आहे जेव्हा पूर्ण भिंत शुद्ध संकुचना मध्ये असेल तेव्हा fm1 हे परवानगी संकुचित ताण एवढे असताना मी क्षमता पाहत आहे परंतु समान ताण दृष्टिकोनातून मी fa म्हणून fm1 चे मूल्य आणि fm2 चेमूल्य घेऊन सुरुवात करत आहेसंपूर्ण भिंत संपीडनात आहेया विशिष्ट प्रकरणात मोमेंट क्षमता नाही ही स्वतः भिंतीची अक्षीय भार क्षमता आहे तर हा आपला पहिला टप्पा आहेत्यानंतरआपण कॉम्प्रेशनला नॉन युनिफॉर्म बनविणे सुरू करा ज्यायोगे एखाद्या विशिष्ट मोमेंट बद्दल विचार केला जात होता की आपणयापुढे fa चावापर करू शकत नाही आणि म्हणूनच आपणमर्यादित ताण म्हणून एफबी चे मूल्य वापरण्यास प्रारंभ करता त्यामुळे आपण Fb वापरू मी वापरत आहे Fb त्यानंतर fm2 चे मूल्य तिथपर्यंत कमी करत चला जिथपर्यंत आपल्याला fm2 चे मूल्य शून्य मिळेल ज्यामुळे आपण मोठ्या विक्षिप्तपणा चा विचार करू शकतो याचा अर्थ असा आहे की जेव्हा fm2 शून्य होईल तेव्हा सुद्धा संपूर्ण भिंत अद्याप कॉम्प्रेशनमध्ये आहे परंतु कोणत्याही अतिरिक्त मोमेंटचा अर्थ असा होईल की क्रॉस सेक्शन चे क्रॅकिंग सुरू होईल तर पहिला झोन पूर्णपणे कॉम्प्रेशनमध्ये आहे तर या श्रेणीतील विकसित अभिव्यक्ती P च्या मूल्ये आणि भिंतीच्याFbमधील तणावाच्या वितरणातील स्थितीनुसार आणि मोमेंट संबंधित मूल्यांचाआकलनकरा आणि भिंतीच्या कमीतकमी संकुचित काठावर संकुचित तणावाचे कमी मूल्येवापरून स्वतः आपली गणना करा तर तो झोन 1 आहे एकदा क्रॅकिंग झाल्यावर तुम्ही झोन 2 मध्ये आलात तर क्रॅकिंग प्रगती होते आणि इथे पुन्हा तुम्हाला चिनाई बांधकामांची तणावपूर्ण ताकद वापरायची असते आपल्याला असे वाटत असल्यास की चिनाई तन्य शक्तीचे मूल्य इतके महत्त्वपूर्ण आहे की ते गणितांमध्ये आणले जाऊ शकते किंवा दुर्लक्षित केले जाऊ शकते एकतर चिनाई बांधकाम च्या तणावपूर्ण सामर्थ्याने मोमेंटच्या योगदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकता किंवा त्यांचे गणितांमध्ये परिचय देऊ शकता परंतु ते खूपच लहान प्रमाण ठरणार आहे तर कदाचित आपण त्या अतिरिक्त मोजणीस दुर्लक्ष करू शकता म्हणूनच एकदा भिंत तडतडणे सुरू झाल्यावर अशा परिस्थितीत पोहोचाल जेथे अतिरिक्तमोमेंटसहप्रथम बार आणि नंतर दुसरा बार आणि त्यामुळेच तणाव अनुभवण्यास प्रारंभ होईल तर झोन 2 जेथे सेक्शनातील भाग कम्प्रेशनमध्ये आहे उर्वरित सेक्शन तणावात आहे ज्याचा अर्थ असा आहे की आता हळूहळू प्रत्येक बार तणाव अनुभवण्यास प्रारंभ करेल आणि जेव्हा भिंतीवरील मोमेंट वाढत जाईल तेव्हा हा प्रश्न आहे की बारमधील तन्य तणाव काय आहे आणि स्टीलमधील आपल्या तन्यतेचा तणाव आपल्या अनुमत परवानग्या Fs पर्यंत पोहोचत आहे की नाहीआणि समान गणना चालूच राहील परंतु आपण अशी परिस्थिती पहात आहात जेथे तेथे काही निव्वळ विभाग आहे जो तणावात जात आहे तर मी येथे जे बोलत होतो ते म्हणजे आपण Ft वर काही मर्यादेसह या भागाचा विचार करू इच्छिता आपण पाहिले आहे की अवलंबून असलेल्या आधारावर आम्ही चिनाई बांधकामांसाठी परवानगी असलेल्या तन्य तणावाचा तणाव वापरू शकतो आणि येथे आपण मूलतः बेडच्या जोड्याशी लंबवत आणि बेडच्या जोड्यास समांतर नसलेले तन्य शक्ती पाहत आहात तर आपण परवानगी देण्यायोग्य तणावपूर्ण तणाव वापरता जो बेडच्या जोड्याशी लंबवत आहे हे एक लहान मूल्य आहे हे आपल्याला माहिती आहे की कोडद्वारे निर्धारित केलेले मूल्य अंदाजे 0 05 किंवा 0 01 आहे तर प्रश्न असा आहे की आपण ते वापरू इच्छिता आणि अद्याप मोमेंट क्षमतेसाठी दिलेल्या योगदानाचा एक अंदाज बांधू शकता हे चिनाई बांधकाम द्वारे स्वतः घेतलेले ताण आहे अन्यथा बार आता कम्प्रेशनमध्ये आहेत की बार टेन्शनमध्ये जाऊ लागले आहेत की नाही याची तपासणी करावी लागेल म्हणून मी एक दरम्यानचे परिस्थिती पहात आहे जेथे कमीतकमी एक बार तणावग्रस्त आहे दोन बार टेन्शनमध्ये आहेत आणि इतर बार कम्प्रेशनमध्ये आहेत तर ही तपासणी आहे की प्रत्येक टप्प्यावर आपण किती बार कम्प्रेशनमध्ये आहात किती बार तणावात आहेत हे पहाण्यासाठी चिनाई तणावाचे वितरण आता त्रिकोणी आहे म्हणूनच आम्ही अद्याप एक रेषात्मक लवचिक वितरण आणि fm1 fm2 शून्य झाल्याच्या क्षणापासूनचे वितरण गृहित धरत आहोत तणावाचे हे वितरण त्रिकोणी आहे जे संकुचन परिणामाच्या गणितापर्यंत बदल करणे आवश्यक आहे कारण संकुचित तणावांचे वितरण आता त्रिकोणीय आहे तर येथे आपण मूलत हे स्थापित करणे आवश्यक आहे की आपण प्रत्येक बारमध्ये एक कंप्रेसिव्ह शक्ती परिणाम किंवा टेन्सिल फोर्स परिणामी पहात आहात की नाही तर आपण तणाव बाजूच्या बाजूने तपासणी करीत आहात fm2 बाय αL आता हे αL कॉम्प्रेस केलेल्या झोनच्या लांबीशिवाय काहीच नाही जे L पेक्षा कमी आहेα हे 1 पेक्षा कमी आहे म्हणून जेव्हा भिंत संकुचित झोनची लांबी क्रॅकिंग करण्यास प्रारंभकरते किंवाकमीलांबीच्याएलपेक्षाकमी असतेआणि म्हणूनच आता आपणकॉम्प्रेशनमध्ये असलेल्या झोनसाठीआपल्या गणितांमध्ये L ऐवजी αL चे मूल्य वापरणारआहात म्हणून आम्हीप्रत्येक बारमध्ये संकुचित ताकदीचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक आहे की नाही हेतपासण्याचा प्रयत्न करीत आहोत आता जर आपणास इकडे मोजण्याइतके नोटेशनपर्यंतसकारात्मक मूल्येमिळत असतील तरपॉझिटिव्हलाकॉम्प्रेशनमानलेजाते आणि परिणामी शक्तीचे नकारात्मक मूल्य म्हणजे तणाव तर आपल्याला ते तपासण्याची आवश्यकता आहे आणि आपण अद्यापकॉम्प्रेशन बाजूसबसलेल्या बारकडे पहात असाल तर आपणमागील अभिव्यक्ती मागील अभिव्यक्तीचे व्युत्पन्न करणे चालू ठेवूशकता कारण आता आपल्याकडे संपूर्ण लांबी नाही जरबार एखाद्या झोनमध्येअसेल तरचिनाईमध्ये तणाव असेल तर आपल्यालाएन 1 ऐवजी एन पहावेलागेलआता आपणAsi कडेपहात आहात कारण आपण बारव्यास दोनदामोजत नाही तर ती तपासणी आवश्यक आहे म्हणूनच सी 1 सी 2 सी 3 आणि सी 4 च्या किंमतीचा अंदाज घ्या किंवाआपल्या तणावाच्या त्रिकोणी वितरणाचा आकलन झाल्यावर ते तणावअसूशकतेआणि म्हणूनच Pm अक्षीय शक्ती परिणामी P M ची स्थापना त्रिकोणी वितरणाच्या आधारे केली आहेपुन्हा एकदा त्रिकोणाच्या सेंट्रोइडच्या संदर्भात कॉम्प्रेशन परिणामाचीविक्षिप्तपणा दिली आहे आणि नंतर त्याच प्रकारे मोमेंट्सचा योग कम्प्रेशनमधील बारमधून अधिक कम्प्रेशनमधील चिनाईच्याभागातुन काढता येईल त्याचप्रमाणे सी1 सी2 सी3 सी4 आणि Pm पासूनएकूणकॉम्प्रेशन परिणामाचाअंदाजलावाआपल्याकडे या झोनमध्येही अंदाज आहे आता आपण परस्परसंवाद आकृतीच्या या भागामध्ये सुरू ठेवत आहात आपणमूळत कम्प्रेशनमध्ये चिनाईच्या खालच्या आणि खालच्या क्षेत्रांचा विचार करतआहात कारणआपण आता शेवटी ताण मर्यादित मूल्ये गाठली आहे एज कॉम्प्रेशन फायबर fm1 आता fb आहे आधीच ती जास्तीत जास्त आहे पण त्या जास्तीत जास्तसह आपण कॉम्प्रेशनमध्ये वॉल क्रॉस सेक्शनात उपलब्ध झोन कमी करत आहात तर आपण α चे मूल्य कमी करत रहाल आणि क्रॉस सेक्शनात क्षमतेचे वितरण मिळवा जेणेकरूनआपण या विशिष्ट झोनमध्ये पुढे जाऊ आणि प्रथम बारFs Asi मूल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुरू ठेवायाचा अर्थ असा की पहिल्या बारमधून चांगली क्षमता मिळाली आहे परंतु ते खऱ्या अर्थाने प्राप्त झाले नाही कारण कार्यरत ताणण्याच्या दृष्टीकोनातून परवानगी देणारी तन्य शक्तीच्या मूल्यावर खरोखर परिणाम झाला आहे तर आपण अशा टप्प्यावर पोहोचला आहात जेथे भिंत क्रॉस सेक्शनचा एक टोक जास्तीतजास्त तणावग्रस्त जास्तीतजास्त मूल्यात अनुज्ञेय आहे आणि दुसरा शेवटचा भाग खरोखरच ताणतणावाच्या अनुज्ञेय तणावात पोहोचला आहे जो आपला संतुलित सेक्शन आहे आपल्याकडे आपला संतुलित विभाग आहे आणि नंतर α मूल्ये कमी करुन गणना सुरू ठेवा म्हणूनच मिळे पर्यंत आपण α कमी करत रहाआणि या टप्प्यावर आपण संतुलित सेक्शनात पोहचता त्या बिंदूला आपला संतुलित सेक्शन म्हणून चिन्हांकित करा आणि गणना सुरू ठेवा तर या विभागातील मी तळाशी अभिव्यक्ती नोंदवल्या आहेत परंतु fm 1 वर आपल्याला दिसते आहे की Pm संवादाच्या आकृतीचे वेगवेगळे मुद्दे फ्लेक्स्युलर कॉम्प्रेशनमुळे परवानगी दिले जाणारे तणाव कायम आहेत तरFbहे आपण राखत आहात परंतु आपण प्रत्यक्षात fm 2 आधीचे शून्य आहे आधीपासून सेक्शन सुरू झाला आहे आणि आता α चे मूल्य आपण हळूहळू कमी करत आहात आपण α चे मूल्य कमी करत रहाल आणि आपल्याला दिसेल की आपल्या अधिकाधिक बार तणावात जातील आणिम्हणूनच सी 1 सी 2 सी 3 सी 4 आणि Σ पी आणि Σ एम ची गणना इतकी बदलू शकते ते आपले आहे झोन 2 आपला संतुलित सेक्शन देखील या झोनमध्ये येईल विभाग 3 आता प्रश्न असा आहे की आपण α कमी करत आहातआपण अशा बिंदूकडे यावे जेथे संपूर्ण सेक्शन आता क्रॅक झाला आहे तर तुम्ही मुळात ० 1 L सारख्या मूल्यांना α कमी करत आहात आणि एकदा तुम्ही स्टील रेइन्फॉर्समेंट बार वाढविताच तुम्ही αL कमी करताच αL कमी केल्याने सर्व चार बार आता ताणासंबंधीचा ताण अवस्थेत आल्या आहेत असे समजू मग बारमधील तणावपूर्ण ताण दगडी बांधकामातच कॉम्प्रेशनची पातळी मर्यादित करेल तर आता आपल्याला प्रथम बारमध्ये तणावाचे स्तर काय आहे ते पहावे लागेल आणि मग त्यास अनुरूप तणाव म्हणजे चिनाईच्या उर्वरित भागामध्ये कम्प्रेशन असेल तर सामान्यत आपल्याला तणावात सर्व बार मिळतील परंतु सर्व बार प्रत्यक्षात पीक व्हॅल्यूपर्यंत पोहोचूशकतात की नाही परवानगीदेण्यायोग्यताणतणावआहेfs Asi असे काहीतरी आहे जे सामान्यतः आपल्या सर्व बार मध्ये दिसत नाही याचा अर्थ आपले सर्व बार परवानगी असलेल्या तणावाच्या कमाल मूल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून आपण या झोनमध्ये α चे मूल्य कमी करत रहाणे चालू ठेवत आहात आणि आता या स्टीलच्या ताणामुळे fm 1 चे मूल्य काय आहे हे चिनाई संकुचित ताण हे मूल्य पीक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल हे मूल्य पीक मूल्यापेक्षा कमी असेल आणि पीक व्हॅल्यू जेFb आहेआणि आपल्याला आता दिसेल की कम्प्रेशनमधून येणारा मोमेंट प्रतिकार चिनाईचा संकुचित भागात तडजोड किंवा गमावले जात आहे अर्थात आपल्या गणितांमध्ये आपणfm1 जवळजवळ शून्यअशी स्थितीत पाहू शकताआणि तेथे थांबू शकता आणि त्या परिस्थितीत भिंतीच्या भूमितीवर अवलंबून आणि बार ज्या स्थानावर आहेत त्यानुसार सर्व बार किंवा कदाचित येथे अनुज्ञेय संकुचित शक्ती तिचे मूल्य पोहोचू शकत नाही तर ते काहीतरी बदलू शकतेअशावेळी तीन बारfs Asi पर्यंत पोहोचू शकताततर एक बारfs Asi पेक्षाकमी असतो तर ती परिस्थिती अपेक्षित आहे तर या विशिष्ट प्रकरणात आपण जे करीत आहात ते आहे संतुलित सेक्शन गाठला गेला आहे तो म्हणजे आपल्या बार पैकी एक म्हणजे अनुज्ञेय तणावपूर्ण ताण पोहोचला आहे त्यानंतर स्टीलमध्ये परवानगी असलेल्या तणावाचा तणाव वापरता येईल जेणेकरून त्यानंतर भिंतीच्या वर्तनावर काय परिणाम होईल म्हणूनFs संबंधित परवानगी देणाऱ्या चिनाईचीतणावकाय आहेहेनिर्धारितकरेल तो होणार आहे यापुढेFb पण एक मूल्य त्या Fb पेक्षा कमी असेल पण तणाव स्टील आणि म्हणून संचालित तणाव झोन 3 मध्ये फरक आहे fm1 एक मूल्य म्हणून पूर्वनिश्चित Fb नाही परंतु fm1 Fs चे मूल्य किती आहे यावर आधारित अंदाज लावले जाते तर पुन्हा क्रॉससेक्शनचीभूमिती आणिFs चीव्हॅल्यूfm1 ची व्हॅल्यू निर्धारित करेल आणि मग आपण पुन्हा तपासू शकता की आपले सर्व बार टेन्शनमध्ये आहेत किंवाआम्ही आधी पाहिलेल्या एक्सप्रेशन्सच्या सेटसह कम्प्रेशनमध्येकाही बार आहेत सी 1 सी 2 सी 3सी 4 चाअंदाज लावा किंवा ते टी 1 टी 2 टी 3 टी 4 होऊ शकतात पुन्हा एकदा अंदाज घ्या की कम्प्रेशन एकात्रिकोणीपद्धतीनेवितरित केले गेले आहे संकुचित ताण त्रिकोणी पद्धतीने वितरित केले जाईल आपणअद्याप दगडी बांधकाम द्वारे परिणत परिणामी संक्षेप म्हणून वापरणे सुरू ठेवेल भूमितीमधून विक्षिप्तपणा परिणाम आणि नंतर मोमेंट एकूण मोमेंट आणिएकूण अक्षीय शक्ती परिणाम झोन 3 मधील सेक्शन पूर्ण करण्याचा अंदाज आहे तर झोन 3 आपल्याला मुळात तणाव असलेल्या fm 1 मूल्य काय आहे याचा अंदाजलावावा लागेल आणि हे मूल्य चालू ठेवणे आता संतुलित सेक्शनशी संबंधित मूल्यापेक्षा कमी आहे म्हणूनच α आता संतुलित भागाच्याअटपेक्षा कमी किंमतीत आहे आपण अशा स्थितीत जालजेथेआपल्यालाचौथा झोन पाहिजे आहे जेथेआपल्यास fm1 शून्य मिळेल तर हा झोन चौथा विभाग आहे जेथे आपण चिनाईचा ताण शून्य वर पोहोचला आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे फक्त तणावात बार आहेत अक्षीय शक्ती क्षमता नाही मुळात तेथे कोणतेही संकुचन परिणाम उपलब्ध नसतो संपूर्ण सेक्शन तणावात असतो बार कदाचित सर्व त्यांच्याfsमूल्यांवर असतात आणि म्हणूनच आपल्याकडे एक मोमेंट क्षमता आहे परंतु अक्षीय शक्ती क्षमता शून्य आहे तर मग आपण P M च्या पुढील संवादाच्या पुढील गंभीर बिंदूवर पोहोचता जेथे P शून्यच्या बरोबरीचे आहे M विशिष्ट मूल्यापर्यंत पोहोचले आहे तर हे फक्त सेक्शन चालू आहे त्यामुळे आता आपण अक्षीय लोड सेक्शनात फक्त मोमेंट क्षमता आहे fm1 शून्य आहे बार द्वारे चालवलेल्या ताणा संबंधीची शक्ती दृष्टीने परिणाम काही नाही पणAsiगुणीलाFs होईल तर याप्रमाणे आपण चार झोन कसे पहाल आता आम्ही येथे असे केले की कॉम्प्रेशन रेइन्फॉर्समेंट मोमेंट क्षमतेत योगदान देत आहे आम्हीताण क्षमता आणि कम्प्रेशन क्षमता दोन्हीसाठी रेइन्फॉर्समेंट वापरतो तर त्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे हा एक मार्ग असू शकतो आणि म्हणूनच या बारमध्ये कम्प्रेशन असलेल्या शून्य पेक्षा जास्त C चे मूल्य कोठे दर्शविले जात आहे ते पहा ते शून्य सेट करा आणि कम्प्रेशन रेइन्फॉर्समेंट कडे दुर्लक्ष करणाऱ्या P M संवाद वक्र कडे पहा आपण करू शकता हे एक जलद तपासणी आहे तर आपण करू शकता इतके सोपे तपासणी असे मानले गेले की आपण तेथे मर्यादित परवानगी देण्यायोग्य तणाव आहे ज्याचा आपण चिनाईसाठी विचार करू इच्छित आहात जे मोमेंटच्या क्षमतेसाठी किती योगदान देते आपण कॉम्प्रेशन रेइन्फॉर्समेंट विचारात घेतल्यास त्यामोमेंट क्षमतेसाठीकितीयोगदान देणार आहे हे P M परस्परसंवाद वक्र कसे रचतात तर तुम्हाला त्या क्रमवारीचा P M संवाद वक्र मिळेल ते बंद केले जाण्याचे कारण आहे की आम्ही एका टोकाला कॉम्प्रेशनमध्ये पीक क्षमतासह प्रारंभ करत आहोत म्हणून आपण परवानगी देणार्या संकुचित तणावाचा विचार करू शकता म्हणून तो क्रॅक होईपर्यंत हा आपला झोन 1 होईल तर आलेखाचा वरचा भाग हा भाग झोन 1 आहे आणि नंतर भिंत क्रॅकनंतर आपण आपल्या झोन 2 गणनामध्ये भिंत क्रॅक केल्यानंतर आपण मुळात संकुचित लांबी अल्फा एल कमी करत आहात आणि मग आपण या स्थितीत संतुलित सेक्शनपर्यंत पोहोचताएकदा संतुलित सेक्शन गाठला आणि नंतर आपण L कमी करत रहा परंतु नंतर एकदा बार त्यांच्या परवानगीच्या तणावापर्यंत पोहोचला की आपण परवानगी देऊ शकणार्या स्टीलच्या तणावाचा ताण काय आहे यावर आधारित fm1 ची गणना कराल आणि ते आपला झोन 3 आणि शेवटी झोन 4 असेल आपण ज्या भागात आहात त्या भागामध्ये आपण शून्य अक्षीय शक्ती क्षमता आणि सेक्शनात केवळ मोमेंटची क्षमता विचारात घेत आहात तर गंभीर बिंदू फक्त अक्षीय शक्ती क्षमता असेल मोमेंटची क्षमता नाही संतुलित सेक्शन आणि नंतर शेवटी आपल्याकडे केवळ मोमेंटची क्षमता असेल अक्षीय शक्ती क्षमता नाही आणि त्या दरम्यानचे चार झोन तयार करता येतील तर हे निश्चितच आहे मर्यादित अवस्थेसाठी आपण हे करणे परिचित असावे तर एक अभ्यास म्हणजे परस्परसंवाद पृष्ठभाग तयार करण्याच्या मर्यादा स्थितीत दृष्टिकोनाशी तुलना करणे आणि नंतरआपण कार्यरत ताणतणावाच्या दृष्टिकोनातूनतयार केलेलीपरस्परसंवादाचीपृष्ठभाग पहा आणि त्या सेक्शन करता एक वेगळा दृष्टीकोन वापरुन किती मोमेंटची क्षमतेचा विचार केला जाऊ शकतो हे बघा तर आपली पुढची असाइनमेंट मुळात प्रबलित चीनाई बांधकाम भिंतींसाठी पी एम परस्परसंवादाशी पूर्णपणे संबंधित आहे मी हा विभाग संपवण्याआधी काहीतरी आहे ज्यावर मला स्पर्श करायचा आहे आणि ते म्हणजे चिनाईच्या भिंतीसाठी पी एम परस्परसंवाद वर्तन आहे हा विशिष्ट अभ्यास खरोखरच स्ट्रक्चरल सोल्यूशन म्हणून प्रबलित चिनाईच्या क्षमतेपासून खूप माहितीपूर्ण आहे आता मी P M परस्परसंवादाच्या वक्रेशी संबंधित असे का सांगू कारण आपण जर चिनाईची भिंत पाहिल्यास आणि P M संवादाचे वक्र पाहिले तर आम्ही या स्थानावरील अक्षीय शक्ती क्षमतेकडे पहात होतो बरोबर जर मी क्रॉस सेक्शनमध्ये जास्तीत जास्त स्टीलची ओळख करुन देत असेल तर मुळात ते क्रॅक केल्यावर आपणास भिंतीत वाढलेली क्षमता दिसेलमी किती स्टील टाकत आहे यावर अवलंबून आपणास भिंत मध्ये वाढलेली क्षमता दिसेल क्रॅक केल्यावरच ते योगदान देणार आहे आता जर भिंतीवरील अक्षीय ताणांची पातळी खूप जास्त असेल तर ठीक आहे आपण जास्तीत जास्त परवानगीयोग्य तणाव म्हणून संहिता परवानगी देतो त्या दृष्टीने विचार करू नका आपण असे मानू या की भिंतीमधील संकुचित तणाव खूप जास्त आहे ज्यास परवानगी देतो त्या मर्यादेच्या अगदी जवळ आहे अक्षीय ताण प्रमाण संबंधित आहे म्हणून आम्ही त्या भागात कुठेतरी आहोत असे समजू चिनाईच्या ताकदीने विभाजित केलेल्या कॉम्प्रेशनमुळे किंवा या प्रकरणात कॉम्प्रेशनमधील अनुज्ञेय तणावामुळे अक्षीय ताणांची पातळी काढता येईल जर आपण त्या झोनमध्ये असाल तर स्टील रेइन्फॉर्समेंट ची अक्षरशः कोणतीही भूमिका नाही आमच्यासाठी परस्परसंवादाची पृष्ठभाग बदलण्यात कोणताही परिणाम नाही परंतु जर आपण दगडी बांधकाम घेत असाल तर आपण एखाद्या संरचनेची प्रणाली म्हणून चिनाई घेतल्यास जर आपण चिनाईच्या संरचनेत कातरणाच्या भिंती आणि लोड बेअरिंग भिंतींकडे पहात असाल तर आपल्याला माहित आहे की कॉम्प्रेशनच्या क्षमतेच्या तुलनेत अस्तित्वात असलेल्या कॉम्प्रेशनची पातळी सामान्यत खूपच कमी असते ही एक अशी सामग्री आहे जी कम्प्रेशनमध्ये चांगली असते ज्याचा अर्थ बर्याचदा आपण दोन मजली तीन मजली रचनांकडे पहात असलात तरीही भिंतीमधील अक्षीय ताण पातळी आपण हे सुनिश्चित करतो की आपण आतापर्यंत परस्पर संवाद आकृतीच्या खालच्या भागात आहात हे P M शी संबंधित आहे कारण आपण खूप उंच चिनाईची रचना करत नाही आणि संकेतामध्ये ताकदीच्या जवळ कोणत्याही प्रकारे बळकटीच्या पलीकडे जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे अक्षीय ताण पातळी आपण आपल्या खालच्या भागात असल्याचे सुनिश्चित करेल अक्षीय शक्ती मोमेंट संवाद आकृती आता ते चांगले का आहे दोन दृष्टिकोनातून ते चांगले आहे प्रथम ते म्हणजे तो क्षेत्र आहे ज्यामध्ये स्टील रेइन्फॉर्समेंटची तरतूद भिंतीच्या मोमेंट च्या क्षमतेसाठी किंवा भिंतीत कातरणे सहाय्य करण्यासाठी फायदेशीर ठरेल म्हणूनच हाच तो विभाग आहे जिथे मी डिझाइन केलेल्या अधिक आणि अधिक स्टील रेइन्फॉर्समेंटसह मला अधिक चांगली मोमेंटची क्षमता मिळण्यास सक्षम असेल तर जेव्हा या झोनमध्ये अक्षीय ताण प्रमाण आहे तेव्हा इन प्लेन क्षमता वाढण्याचे बंधन आहेती एक गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट नक्कीच अक्षीय ताण प्रमाण कमी आहे कारण आपण संपूर्ण वॉल क्रॉस सेक्शनकडे पहात आहात ते स्तंभ असल्यास या अक्षीय ताण प्रमाण जास्त असेल आपण सहमत आहात जर संपूर्ण रचना लोड बेअरिंग भिंतींमधून तयार केली नसली जर ती स्तंभांमधून बनविली गेली असेल तर समान योजना क्षेत्रासाठी अक्षीय ताण प्रमाण सामान्यत जास्त असेल तर हे भारनियमनच्या भिंतींच्या उपस्थितीमुळे आहे आता आपण P M संवाद वक्र पाहता आणि नंतर P M सुसंवाद वक्र वेगळ्या ठिकाणी पाहता त्या भागासाठी जर मी एक मोमेंट वक्रता आकृती काढली तर आपल्याला सेक्शन विश्लेषणाच्या आधारे ठराविक मोमेंट वक्रता वक्र मिळेल आता P M संवादावरील प्रत्येक बिंदूसाठी त्या भागासाठी जर मी मोमेंट वरील वक्रतेचा अंदाज घेत असेल तर आपणास दिसेल की जेव्हा अक्षीय ताण प्रमाण जास्त असेल किंवा अक्षीय भारांची मागणी जास्त असेल तेव्हा मोमेंट वक्रता आपल्यास खूप ठिसूळ वर्तन असेल त्या विभागात क्रवर्चर्स कमी असतील आपण खाली येताचजेव्हा आपण खाली उतराल तेव्हा मोमेंट क्रवर्चर्स अधिक चांगले लहरीपणा दर्शवितात आणि जेव्हा आपण या झोनवर येता ज्यामध्ये अक्षीय ताण प्रमाण कमी असते तेव्हा मोमेंट वक्रता चांगली वांछनीय लवचिकता दर्शवेल म्हणूनच भूकंप प्रतिकारशक्तीचा संबंध असला तरी अत्यंत कमी डक्टीलिटीसह मोमेंट वक्रतेसाठी ही परिस्थिती चांगली ड्युटाईल कामगिरीची हमी देत नाही जेव्हा अक्षीय तान तनाव जास्त प्रमाण असते तेव्हा कितीही स्टील जरी दिले तरी आपल्याला डक्टीलिटी वर्तन मिळू शकत नाही म्हणून टायपोलॉजी म्हणून लोड बेअरिंग भिंतींमुळे दगडी बांधकाम आपल्याला कमी अक्षीय ताण प्रमाण देण्याची शक्यता देते म्हणून आपण P M संवाद क्षेत्रामध्ये आहात जिथेस्टीलची उपस्थिती लक्षणीय असल्यामुळे आणि तिथल्या विभागांच्या मोमेंट वक्रतेसाठी मोमेंटची क्षमता वाढते लक्षणीय डक्टीइल वर्तन दर्शवते म्हणून भूकंपात चांगली डक्टीलिटी चांगली विकृती क्षमता प्रदान करण्यापर्यंत भूकंपविश्वामाच्या निराकरणासाठी प्रबलित चिनाई एक उत्कृष्ट निवड आहे हे एकल वैशिष्ट्य प्रत्यक्षात त्यास एक श्रेणी बनवते जे प्रतिरोध करणार्या फ्रेमपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे मोमेंट प्रतिरोधकफ्रेमसाठी प्रबलित कंक्रीट स्तंभांसह फ्रेम बांधकाम आपल्याकडे असलेली त्वरित समस्या आपण P M आकृत्याच्या मोमेंट च्या कमी भागामध्ये होणार नाही उच्च अक्षीय ताण प्रमाणानुसार आपण उच्च भागामध्ये असाल आणि उच्च अक्षीय ताण प्रमाणानुसार आपण तेथे किती स्टील ठेवू इच्छिता त्या मोमेंट वरील क्रवर्चर्स मध्ये आपल्याला ड्युक्टाइल वर्तन मिळणार नाही म्हणूनच फ्रेमचा प्रतिकार करणारे प्रबलित काँक्रीट मोमेंट आपल्याला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा इष्ट डक्टीलिटी देऊ शकत नाहीत परंतु येथे आपल्याकडे एक स्ट्रक्चरल सोल्यूशन आहे जो आपल्याला भूकंप शक्तींचा संबंध असल्यासारखे चांगले विरूपण वर्तन साध्य करण्याची शक्यता देते म्हणूनच हे आपणास दिसेल की प्रबलित दगडी बांधकामांच्या भूकंपाच्या वर्तनावर साहित्यात मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते आणि मला P M संवाद चर्चाची या विशिष्ट बाबीने बंद करायची होती म्हणूनच आपण P M सुसंवादांना महत्त्व देता की आपण प्रबलित दगडी बांधकामातील चांगल्या डक्टीलिटी वर्तनाचे प्रदर्शन म्हणून करत आहात